रेसिप्रोसिटी थेरम फॉर कंडकटर्स II एन एक्झाम्पल आपण मागील लेक्चर मध्ये चर्चा करत होतो रेसिप्रोसिटी थेरम बद्दल आणि सोडवले होते एक उदाहरण रेसिप्रोसिटी थेरम वापरून सिच्युएशन जी हाताळली होती रेसिप्रोसिटी थेरम वापरुन ती म्हणजे मला माहीत होते उत्तर एका केस मध्ये आणि मला हवे होते उत्तर दुसऱ्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन साठी थेरम आपल्याला सांगतो की जर कंडक्टरची जॉमेट्री सेम असेल तर चार्ज डिस्ट्रीब्यूशन ρ1 ज्याच्यामुळे उद्भवतो पोटेन्शियल V1 dv प्लस सरफेस टर्म V1 सरफेस σ1 ds असेल इंटिग्रेशन V2 ρ1 r dv प्लस V2 सरफेस σ1 ds V12rdVV1surface1dSV21rdVV2surface1dS हे रिलेट करते चार्ज डिस्ट्रीब्यूशन किंवा पोटेन्शियल एका सिच्युएशन चे दुसऱ्या सोबत मागील लेक्चर मध्ये आपण सोडवले होते एक्झाम्पल ज्यामध्ये घेतला होता कण्डक्टींग स्पियर आणि ठेवला होता चार्ज Q डिस्टन्स d वर सेंटर पासून या लेक्चर मध्ये मी घेणार आहे दुसरे एक्झाम्पल याच्या काही भागाबद्दल आपण यापूर्वीच चर्चा केलेली आहे जर मी घेतला कण्डक्टींग सरफेस जो असेल इन्फायनाइटली लार्ज कण्डक्टींग सरफेस आणि त्याला ग्राउंडेड केला व त्याच्यासमोर चार्ज Q ठेवला हे आपण या पूर्वी सोडविले आहे इमेज मेथड चा वापर करून आणि आपल्याला मिळाले होते की सरफेस वर इंड्यूस्ड चार्ज असतो एक्झॅक्ट्ली मायनस Q आणि हा प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो बॅक साईड वर मायनस Q चार्ज ठेवून जेणेकरून कंडक्टर वरील पोटेन्शियल होईल 0 आता आपण एक प्रश्न विचारू आपण प्रॉब्लेम एक्सप्लेन करू समजा काय होईल जर मी ठेवला दुसरा कण्डक्टींग सरफेस इन्फायनाइटली लार्ज त्याच्या समोर याच्यावर सुद्धा इंड्यूस होईल का मायनस Q चार्ज हा सुद्धा ग्राउंडेड असेल किंवा दुसरे काहीतरी असेल प्रॉब्लेम थोडासा अवघड आहे कारण आता काय घडेल जर मी सिच्युएशन पुन्हा तयार केली जसे की माझ्याकडे आहे हा कंडक्टर इथे आहे हा चार्ज Q इथे आहे हा कण्डक्टींग प्लेट पुन्हा हा चार्ज फॉर्म होईल मायनस Q बॅक साईड वर आणि मायनस Q इथे हा मायनस Q पुन्हा इथे फॉर्म होईल इमेज Q प्लस प्लस Q आणि असेच पुढे आणि त्यामुळे हे बनेल नॉन टर्मिनेटिंग सिरीज मी याची बेरीज करू शकत नाही किंवा मी वापरू शकत नाही मेथड ऑफ इमेजेस इंड्यूस्ड दोन सरफेस वरील चार्ज शोधण्यासाठी आणि आता या ठिकाणी रेसिप्रोसिटी थेरम आपल्या मदतीला येईल तर आपण तयार करू दोन सिच्युएशन्स एक जी असेल रिअल सिच्युएशन ज्याच्यासाठी मला उत्तर हवा आहे आणि दुसरी जिथे मला उत्तर माहित आहे चला घेऊ यात हा कण्डक्टींग सरफेस 1 जो ग्राउंडेड आहे आणि कण्डक्टींग सरफेस 2 हा सुद्धा ग्राउंडेड आहे दोन प्लेट मधील डिस्टन्स असेल d चला घेऊ यात चार्ज चे एका प्लेट पासूनचे डिस्टन्स समजा डाव्या प्लेट पासून हे असेल x 0 आणि हा आहे चार्ज Q आता मला शोधायचा आहे काय असेल इंड्यूस्ड चार्ज दोन प्लेट्स वर चला घेऊ दुसरी सिच्युएशन इथे आपण घेणार आहोत सिच्युएशन ज्यामध्ये मला उत्तर माहित असेल त्या सिच्युएशन साठी अशाप्रकारे मी घेईन प्लेट 1 जो असेल ग्राउंडेड आणि देईन पोटेन्शियल V दुसऱ्या प्लेटवर जर मी दिला पोटेन्शियल V दुसऱ्या प्लेटवर जो होईल 0 आणि फिल्ड मला माहित आहे या केस मध्ये पोटेन्शियल युनिफॉर्म आहे म्हणून सरफेस पासून डिस्टन्स x वर पोटेन्शियल ऍट x असणार आहे d मायनस x गुणिले V भागिले d तुम्ही पाहू शकता कि जेव्हा x असेल 0 हे होईल V जेव्हा x बरोबर d असेल तेव्हा हे होईल 0 आणि इतर वेळेस हे लिनियर व्ह्यारी होते हि असणार आहे मला माहीत असलेली सिच्युएशन हे V2x असेल ρ2 बद्दल काय ρ2 आहे 0 σ2 बद्दल काय इथे असणार आहे काही σ2 म्हणजेच इथे आहे काही पॉझिटिव्ह σ2 इथे निगेटिव σ2 इथे अशाप्रकारे कि σ2 बरोबर ε० गुणिले फिल्ड या सिच्युएशनमध्ये जे असणार आहे ε० V भागिले d हे सर्व तुम्हाला माहिती असेल कॅपॅसिटर प्रॉब्लेम्स पासून जे तुम्ही सोडवले होते बारावी मध्ये सिच्युएशन 1 जिथे मला शोधायचे आहे σ1 हे असणार आहे एखादा इतर σ काहीतरी σ1 दुसऱ्या प्लेटवर याला म्हणूया σ1 प्राईम कारण दोन सरफेस चार्जेस सेम असायलाच हवेत असे काही नाही V1 x काहीतरी आहे परंतु मला निश्चित पणे ठाऊक आहे की सरफेस वरील V1 x आहे 0 कारण पोटेन्शियल किंवा प्लेट्स ग्राउंडेड आहेत ρ1 बरोबर Q डेल्टा जर तुम्हाला हवे असेल x मायनस x नॉट डेल्टा y मायनस y नॉट डेल्टा z मायनस z नॉट जर ही पोझिशन असेल चला हेसुद्धा घेऊया तर हे मी लिहू शकतो Q अशाप्रकारे चला घेऊयात ओरिजिन या इथे जेणेकरून गोष्टी सोप्या होतील तर y नॉट z नॉट आहे 0 मी लिहू शकतो अशा प्रकारे डेल्टा r मायनस x नॉट x σ1 किंवा σ1 प्राईम याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे प्रॉब्लेम चे स्टेटमेंट क्लियर आहे का तर आपल्याकडे आहे सिच्युएशन 1 जी आहे आपली रियल सिच्युएशन सिच्युएशन 2 जी आपण तयार केली आहे आणि आपणाला ठाऊक आहे सिच्युएशन 2 साठी उत्तर याचा वापर करून आपण शोधणार आहोत उत्तर सिच्युएशन 1 मध्ये तर हे करण्यासाठी मी पुन्हा एकदा लिहिणार आहे V1 ρ2 dv प्लस σ2 सरफेस ds वर जे असेल V2 ρ1 dV प्लस V2 सरफेस वर σ1 ds V1 मला माहित नाही परंतु ρ2 निश्चितपणे आहे 0 तर हि टर्म ड्रॉप आऊट होते सरफेस वरील V1 आहे 0 हि टर्म आहे 0 आणि म्हणून हि पूर्ण टर्म ड्रॉप आऊट होते डाव्या बाजूला मला मिळते 0 जे असायला हवे V2 जे असेल V2 V2 आहे V d मायनस x भागिले d ρ1 जे आहे Q डेल्टा ऑफ r मायनस x नॉट x dV प्लस V2 सरफेस V2 लेफ्ट सरफेस वर आहे V σ1 V कॉन्स्टट आहे σ1 ds मला देईल लेफ्ट सरफेस वर इंड्यूस झालेला चार्ज उजव्या सरफेस वर V 0 हे मला देईल 0 तर मी लिहिल्या आहेत सर्व टर्म्स हे असेल V d मायनस x ओव्हर d x आता होईल x नॉट या डेल्टा फंक्शन मुळे Q प्लस V Q1 आणि यांच्यापासून तुम्हाला मिळेल Q1 बरोबर मायनस Q d मायनस x0 ओव्हर d V12dVV1surface1dSV21dVV2surface1dS 0Vd xdQδr xxdVVq10 q1 Qd जर मी या कॅपॅसिटर कडे पुन्हा पाहिले तर हा डिस्टन्स होता x0 आणि चार्ज डेन्सिटी किंवा Q1 याच्यावरील होता दुसरे काही नसून होता Q गुणिले दुसऱ्या प्लेट पासून डिस्टन्स भागिले d आणि मायनस साइन याच प्रमाणे तुम्ही या साईड वर दाखवू शकता राइट साईड वर मी हे दाखवणार आहे राइट साईड वर दुसऱ्या रंगाने राइट साईड वर चार्ज असणार आहे पुन्हा एकदा Q मायनस साईन सोबत x नॉट भागिले d तर येथे तुम्हाला मिळते दुसरे एप्लिकेशन रेसिप्रोसिटी थेरम चे कि कसे वापरले जाते इफेक्टिवेली चार्जेस शोधण्यासाठी वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये